सुप्रभात आपण डिझाईन च्या आवश्यकते सह सुरु ठेवू आम्ही पाहत होतो आम्ही एका मजल्या वरील शिअर च्या वितरणाकडे प्रणाली स्तरापासून कसे पोहोचणार आहोत आणि नंतर भिंती पर्यंत आणि नंतर भिंतीवर वेगवेगळ्या पियर्स वर कसे वितरित केले जात आहेत म्हणून आम्ही मागील वर्गात ज्या गोष्टी पाहत होतो त्याला पुढे सुरू ठेवत मी मजल्या वरील किंवा संरचनेत ट्रान्सलेशन्स् बरोबरच फिरणे अपेक्षित आहे की नाही या समस्येची ओळख करून दिली आहे ते प्रत्यक्षात तुमच्याकडे वस्तुमानाच्या मध्यभागात आणि स्टिफनेस च्या मध्यभागा दरम्यान ईकसेंट्रीसिटी आहे की नाही यावर अवलंबून असेल आणि म्हणूनच जर तुमच्याकडे एक ईकसेंट्रीक कॉन्फिगरेशन आणि भिंतीचा आराखडा असलेला प्लॅन असेल ज्यामुळे वस्तुमाना च्या मध्यभागात आणि स्टिफनेसच्या मध्यभागा दरम्यान एक ईकसेंट्रीसिटी येईल जेव्हा बाजू कडून येणारे बल त्याच्यावर कार्य करीत असेल तेव्हा ट्रान्सलेशन व्यतिरिक्त प्लॅनच्या फिरण्या बद्दल तुम्हाला काळजी घ्यावी लागेल याचा अर्थ असा होईल की थेट शिअर या घटका व्यतिरिक्त टॉर्शनल शिअर घटक म्हणजे काय याचा अंदाज घ्यावा लागेल आणि मी म्हटल्या प्रमाणे आज आम्ही त्या गणनेसाठी एक चौकट पाहू तर कोणत्याही प्लॅन कॉन्फिगरेशन साठी तुमच्याकडे परिभ्रमणा शिवाय ट्रान्सलेशन असेल किंवा परिभ्रमणासह ट्रान्सलेशन नसल्यास तुमच्याकडे वैयक्तिक भिंतीवर शिअर बल वितरित करण्याची चौकट आहे आणि या विशिष्ट संदर्भात आम्ही मजल्या कडच्या किंवा छताकडचे स्लॅब्ज् पाहत आहोत ज्यात कठोर डायफ्राम क्रिया आहे तर हे यासंदर्भात आहे तोपर्यंत वैध आहे जोपर्यंत कठोर डायफ्राम क्रियेचा विचार केला जात आहे तर मागील व्याख्यानात आम्ही परिभ्रमणा शिवाय ट्रान्सलेशन ची परिस्थिती पाहत होतो आणि कठोर डायफ्राम ट्रान्सलेशन दिलेले असताना सर्व भिंती समान विस्थापनाच्या अधीन होत्या म्हणूनच आम्ही फक्त प्रत्येक भिंती च्या सापेक्ष स्टिफनेस च्या आधारे भिंतीवर शिअर बलांचे वितरण करण्यास सक्षम होतो तथापि जेव्हा तुमच्याकडे कॉन्फिगरेशन असते ज्यामध्ये वस्तुमाना च्या मध्यभागात आणि स्टिफनेस च्या मध्यभागा च्या दरम्यान ईकसेंट्रीसिटी असते तेव्हा याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे कारण दिलेल्या दिशेने जर तुम्ही x दिशानिर्देशतील भूकंप क्रिया किंवा y दिशानिर्देशतील भूकंप क्रियेचा विचार केला तर भूकंपाचे बल वस्तुमाना च्या मध्यभागी कार्य करणार आहे म्हणूनच जर वस्तुमानाचे केंद्र आणि स्टिफनेसचे केंद्र किंवा एखाद्या प्रणाली च्या रिजिडीटी च्या मध्यभागी तेथे एक ईकसेंट्रीसिटी असेल तर तुमच्याकडे मजल्या च्या प्लॅनचे अतिरिक्त परिभ्रमण असेल जे अतिरिक्त बलाला कारणीभूत ठरेल प्रतिरोधक घटकांवर कार्य करणारे अतिरिक्त शिअर बल तर स्लाईड वरील तुमच्या कडच्या त्या प्लॅन कॉन्फिगरेशन चे आपण क्षणभर परीक्षण करू या राखाडी आयत संपूर्ण प्लॅन परिमाण आहे एकंदरीत आयता कृती प्लॅनचा आराखडा आहे यात दोन प्रतिरोधक भिंती आहेत भिंत १ आणि भिंत २ बाजू कडून येणारे बल जर मी x दिशेने कार्यान्वित भूकंप बलाचा किंवा y दिशेने कार्यान्वित भूकंप बलाचा विचार केला तर हिरवे बाण दोन दिशानिर्देशांमध्ये स्वतंत्रपणे विचार केलेल्या बलाचे प्रतिनिधित्व करतात मग ते वस्तुमानाचे केंद्र किंवा स्टिफनेसच्या केंद्राद्वारे परिभाषित केलेल्या रेषांवर कार्य करतील तर एक प्लॅन कॉन्फिगरेशन दिल्यास तुम्ही वस्तुमाना च्या आधारे गुरुत्वाकर्षणाच्या केंद्राचा अंदाज लावण्यास सक्षम असाल परंतु नंतर तुम्ही स्टिफनेसचे केंद्र काय आहे याचा अंदाज घेण्यास सक्षम असायला हवे तुम्ही पाहत असलेले तेथील लाल चिन्ह या ठिकाणच्या कॉन्फिगरेशनच्या स्टिफनेसचे केंद्र आहे आमच्याकडे दोन भिंती आहेत ज्या प्रतिरोध बाजू कडील प्रतिकार अनुलंबित भार वाहणारे घटक भिंत १ आणि भिंत २ दर्शवीत आहेत आता आम्ही ज्या ईकसेंट्रीसिटी बद्दल बोलत आहोत ती अशी आहे की जर तुम्ही भूकंप क्रियेस x दिशेने विचारात घेतल्यास आणि भूकंप बलाचा घटक Hx वस्तुमानाच्या मध्यभागी कार्य करतो आणि ज्याची आपल्याला चिंता आहे तो म्हणजे स्टिफनेस च्या मध्यभागी असलेल्या ईकसेंट्रीसिटीची त्या दिशेने स्टिफनेस परिभाषित करणारी रेषा e y आणि त्याच प्रमाणे एक भूकंप बल y दिशेने विचारात घेतले जावे Hy नंतर त्या दिशेने y दिशेने स्टिफनेसचे केंद्र आणि वस्तुमानाचे केंद्र परिभाषित करणारी ईकसेंट्रीसिटी ex दरम्यानची रेषा तर ईकसेंट्रीसिटी ex म्हणून CS संबंधित काय आहे हे प्रथम परिभाषित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे स्टिफनेसचे केंद्र प्लॅन कॉन्फिगरेशन च्या संदर्भात आहे आणि एकदा हे परिभाषित झाल्यानंतर आम्ही अतिरिक्त टॉर्शनल शिअर घटकांची गणना करून x आणि y दिशानिर्देशांमध्ये कार्य करणारे बल वितरित करण्यास सक्षम होऊ तर या प्लॅन च्या कॉन्फिगरेशन मध्ये भूमिती काळजीपूर्वक तयार करावी लागेल तुम्ही अक्ष निश्चित करा आणि ते तुमच्यावर अवलंबून आहे या विशिष्ट प्रकरणात तुम्ही पाहता की डावा कोपरा अक्षाचा आरंभ म्हणून घेतला आहे x आणि y स्थापित आहेत आणि मग तुमच्याकडे उर्वरित प्रतिरोधक घटकांची भूमिती आहे तुम्हाला वैयक्तिक प्रत्येक भिंतीच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र आणि एकंदरीत प्रणालीच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र आवश्यक आहे तर या संदर्भात आपण प्रथम कोणत्या गोष्टीकडे पाहत आहोत ती आहे की स्वतः स्टिफनेसच्या केंद्राचा अंदाज कसा करावा म्हणून रेखांकनात पुन्हा जेव्हा स्टिफनेसचे केंद्र स्थापिले जाते आम्हाला परिमांणाकडे पाहण्यात स्वारस्य आहे परिभाषित रेषेशी संबंधित प्रत्येक प्रतिरोधक घटकांचे सेंट्रॉईड चे अंतर स्टिफनेसचे केंद्र परिभाषित करणाऱ्या रेषा म्हणून जर तुम्ही आणि कडे पाहिले तर ते हे दोन आहेत परिभाषित केलेल्या अक्षाच्या संदर्भात तुम्हाला प्लॅन कॉन्फिगरेशन च्या स्टिफनेसचे केंद्र देतील मग आणि च्या संदर्भात आम्ही प्रत्येक प्रतिरोधक घटकांचे भिंत १ आणि भिंत २ त्या प्रतिरोधक घटकांच्या सेंट्रॉईडच्या संदर्भात x आणि y परिमाणे परिभाषित करीत आहोत तर जर तुम्ही भिंत १ घेत असाल तर जर तो छेदनबिंदू तेथे एक भिंत १ चा सेंट्रॉईड आहे मग आपल्याला येथे आणि या दोन परिमाणांची परिभाषा करण्याची आवश्यकता आहे जे भिंत १ च्या त्या विशिष्ट प्रतिरोधक घटकाच्या संदर्भातील ईकसेंट्रीसिटीची परिभाषा करतात आणि त्याचप्रमाणे भिंत २ साठी स्टिफनेसच्या केंद्राच्या संदर्भातील आणि आम्ही परिभाषित करतो ज्या रेषा स्टिफनेसच्या केंद्रापासून प्रक्षेपित केल्या जातात आम्ही ज्या मार्गाने कार्यरत आहोत त्या सह ती एकूणच भूमिती आहे त्यानंतर आपण संबंधित दिशानिर्देशातील भिंत १ आणि भिंत २ च्या स्टिफनेस चा अंदाज लावण्यास सक्षम असले पाहिजे या प्रकरणात जर भूकंप बल x दिशेने कार्य करीत असेल तर माझा विचार आहे की भिंत १ हा प्रतिरोध करणारा घटक आहे प्लेन बाहेरील दिशेने भिंत २ ने दिलेल्या प्रतिकारांचा मी प्रत्यक्षात विचार करत नाही बरोबर मी असे मानतो की प्रतिरोधक घटक भिंत १ आहे जी प्लेन मधील बलांना अधीन आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण y दिशेने कार्य करणाऱ्या भूकंप बलांचा विचार करतो मी प्लेन बाहेरील दिशेने भिंत २ पासून येणाऱ्या प्रतिकारांचा विचार करणार नाही परंतु मी केवळ प्लेन मधील भिंत २ चा प्रतिकार विचारात घेणार आहे तर ही एक छोटीशी समजूत आहे की आम्ही बहुतेक प्लॅन कॉन्फिगरेशन साठी पुराणमतवादी बाजू घेत आहोत आम्ही येथे त्या धारणेला चिकटून राहू तर कॉन्फिगरेशन दिल्यास आणि आम्ही करू शकत असलेल्या भिंती १ आणि भिंत २ च्या प्लेनमधील स्टिफनेसचा अंदाज दिल्यास आमच्या या आधीच्या एकंदर चर्चेच्या आधारावर भूमिती आणि साहित्याच्या गुणधर्मांद्वारे भिंत १ आणि भिंत २ ची कोणती सीमा अट असेल याचा विचार करता आम्ही k x1 आणि k y1 काय असू शकतील आणि k x2 आणि k y2 काय असू शकतील ते स्थापित करण्यास सक्षम असू म्हणून मी भिंत १ घेतो आणि x दिशेने भिंतीच्या स्टिफनेसचा अंदाज घेतो मी y दिशेने भिंतीच्या स्टिफनेसचा अंदाज लावेल आणि माझ्याकडे काम करण्यासाठी प्लेन मधील स्टिफनेस आहेत जर तुम्हाला अधिक काटेकोरपणे गणना करायची असेल तर तुम्ही प्लेन बाहेरील स्टिफनेसचा देखील अंदाज घेऊ शकता तर पहिली पायरी केंद्रांचा अंदाज करणे आहे तुम्ही स्थापित केलेल्या आरंभाच्या संदर्भातील x y द्वारा येथे स्टिफनेसचे केंद्र परिभाषित केले आहे तर या प्लॅन मधील तुमच्या भिंतीचे कॉन्फिगरेशन किती जटिल असू शकते यावर अवलंबून आहे सामील होते परंतु जसे तुम्ही पाहत आहात तुम्ही येथे करत असलेला अंदाज हा सरळ सरळ भूमिती आधारित आहे एकदा ते पूर्ण झाल्यावर आम्ही मग पाहायला सुरुवात करणार आहोत की प्रणालीचे प्रत्यक्षात काय होते जेव्हा x दिशानिर्देशात किंवा y दिशानिर्देशात बल कार्यरत असते जेव्हा बल x दिशानिर्देशात किंवा y दिशानिर्देशात कार्यरत असते वस्तुमानाचे केंद्र आणि स्टिफनेसच्या केंद्रा दरम्यानच्या ईकसेंट्रीसिटी मुळे तुमच्याकडे एकटे ट्रान्सलेशन नाही तुमच्याकडे परिभ्रमण आहे परंतु हे परिभ्रमण स्टिफनेसच्या मध्यभागी केंद्रित असेल बल वस्तुमानाच्या मध्यभागी कार्य करीत आहे परिभ्रमण स्टिफनेसच्या मध्यभागी केंद्रित आहे आणि म्हणूनच तुम्ही अपेक्षा केली पाहिजे लिव्हर आर्ममुळे जो आता तयार झाला आहे आधी ज्या बलाच्या दिशेने पाहत आहोत त्यावर अवलंबून भिंत १ आणि भिंत २ वर कार्य करणाऱ्या टॉर्शनल शिअर बलाने तुम्ही अतिरिक्त बलांची अपेक्षा केली पाहिजे तर भौमितीकदृष्ट्या भिंतीच्या कॉन्फिगरेशन वर कार्य करणाऱ्या बाजूकडून येणाऱ्या बलामुळे स्टिफनेसच्या मध्यभागी जर तुम्ही परिभ्रमण म्हणुन θ पहात असाल तर मग तुम्ही भिंत १ वर कार्य करणारा भिंत १ च्या सेंट्रॉईडच्या संदर्भातील शिअर बलाचा घटक परिभाषित करू शकता भौमितिकदृष्ट्या परिभाषित करू शकता भिंत १ चा विचार करा परिभ्रमण θ जाणून घेऊन मग हे अंतर असेल आणि त्याच प्रकारे भिंत २ साठी परिभ्रमणामुळे प्रतिकार घटकाच्या सेंट्रॉईड कडे भिंतीतील शिअर बल कार्य करत आहे विरुद्ध शिअर बलाची दिशा यांच्या दरम्यान चे अंतर तुमच्याकडे येथे भिंत २ साठी च्या दृष्टीने लिव्हर आर्म परिभाषित असेल तर हे पुन्हा भूमिती पासून स्थापित केले गेले आहे आणि म्हणूनच भिंत १ ला प्राप्त होणारा शिअर बलाचा घटक म्हणजे त्याचप्रमाणे भिंत २ मध्ये तुमच्याकडे प्लेन मधील दिशेने भिंतीचा स्टिफनेस असेल तुम्ही प्लेन मधील दिशेने भिंतीतील स्टिफनेस आणि बलाचा घटक घेत आहात तर या प्रकरणात टॉर्शनल शिअर घटकांचा अंदाज घेण्यासाठी आपण मोमेंट्स् ची बेरीज घेऊ बाह्य मोमेंट बाह्य रित्या लागू केलेल्या बलाने एक मोमेंट तयार केली आणि ती म्हणजे एकूण मोमेंट म्हणजे Hy गुणिले ईकसेंट्रीसिटी ex आणि Hx गुणिले ईकसेंट्रीसिटी ey ज्याला अंतर्गत पुनर्संचयित मोमेंट द्वारे प्रतिकार होणार आहे आणि येथे मी म्हंटल्या प्रमाणे प्लेन बाहेरील दिशेने येणाऱ्या घटकाकडे दुर्लक्ष करू जो एक लहान आहे आणि म्हणूनच भिंतीचे परिमाण लक्षात घेऊन भिंतीची लांबी विरुद्ध भिंतीची जाडी हे प्लेन बाहेरील घटकांकडे दुर्लक्ष करणे आहे आणि केवळ प्लेन मधील घटक विचारात घ्या म्हणून अंतर्गत प्रतिरोध बल अंतर्गत प्रतिरोध मोमेंट्स की ज्या बल घटकाच्या संदर्भात परिभाषित आहेत Fx1yr1 बार जो आम्ही येथे पाहत आहोत अधिक Fy2xr2 जेव्हा तुम्ही एका दिशेतील भूकंप बलाचा विचार करता तर Fx1 आणि Fy2 याआधी परिभाषित केल्यानुसार पुन्हा लिहिता येतील येथे ही अभिव्यक्ती जर तुम्ही पून्हा लिहिल्यास या अभिव्यक्ती मध्ये कॉन्फिगरेशन च्या पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आणि तेच काय ते येथे आणले जात आहे तर मूलतः ही जडत्वाची ध्रुवीय मोमेंट आहे जी प्लॅन च्या कॉन्फिगरेशन साठी परिभाषित केले जात आहे म्हणून आम्ही स्टिफनेसच्या दृष्टीने अभिव्यक्ती चे पुनर्लेखन करण्यास सक्षम आहोत प्रत्येक भिंती साठी या दिशेने भिंत १ आणि भिंत २ ह्या ईकसेंट्रीसिटीज् आणि भिंतीवर कार्य करणारा टॉर्शनल शिअर घटक काय आहे हे स्थापित करा तर टॉर्शनल शिअर घटक स्वतः तेच आहे जे आम्हाला दिशा देते ज्यामध्ये बल कार्य करेल आणि म्हणूनच Fx1 चा अंदाज च्या दृष्टीने केला जाऊ शकतो आणि त्याच प्रमाणे Fy2 स्थापित केला जाऊ शकतो आणि म्हणूनच तुमच्याकडे टॉर्शनल शिअर्स Fx1 आणि Fy2 चा अंदाज आहे जो भूमिती आणि स्वतःच प्रणाली मधील कार्य करणारे एकूण शिअर बल पासून शक्य आहे जेथे M external याआधी Hxey Hyex म्हणून परिभाषेत केला होता म्हणून टॉर्शनल शिअर घटक स्थापित झाले आता भिंतीवर कार्य करीत आहे ते इतकेच नाही तुमच्याकडे थेट शिअर घटक आहे तर हे परिभ्रमणासह ट्रान्सलेशन आहे तर ट्रान्सलेशन तुम्हाला थेट शिअर घटक देते आणि परिभ्रमण तुम्हाला टॉर्शनल शिअर घटक देते आणि टॉर्शनल शिअर घटक आहे जो येथे स्थापित केला गेला होता म्हणूनच भिंत अनुभवेल असा एकूण शिअर होणार आहे म्हणून भिंत १ किंवा भिंत २ मधील शिअर बल Fxi प्रत्यक्षात ट्रान्सलेशन घटक असेल जो केवळ त्या दिशेतील शिअर बलाशी केलेल्या गुणकाराद्वारे येतो त्या दिशेने ज्याचा तुम्ही विचार करत आहात गुणिले वितरण घटक जो आपण यापूर्वी पाहिला मागील वर्गात आपण वितरण घटका कडे पाहिले x दिशेतील वितरण घटक आहे प्लेन मधील मानलेला स्टिफनेस x दिशेतील शिअर बला द्वारे गुणला असता तुम्हाला थेट शिअर घटक अधिक टॉर्शनल शिअर घटक देतो जो आम्ही आत्ताच मागील स्लाईडमध्ये पाहिला त्याचप्रमाणे Fy1 हा Hy च्या संदर्भात स्थापित केला आहे y दिशेतील शिअर बल आणि y दिशेतील वितरण घटक आणि टॉर्शनल शिअर घटक तर हे मूलभूतपणे तुम्हाला भिंत १ आणि भिंत २ ला अनुभव येईल असा एकूण शिअर देतो जेव्हा जेव्हा तेथे भूकंपाचे हादरे असतील जे वस्तुमानाचे केंद्र आणि स्टिफनेसच्या केंद्राच्या दरम्यान असलेल्या ईकसेंट्रीसिटी मुळे तुम्हाला H x आणि H y हे दोन घटक देत आहेत तर हे तुम्हाला भिंत १ आणि भिंत २ मध्ये अपेक्षित एकूण शिअर बल काय आहे हे स्थापित करण्यात मदत करते जर ती सच्छिद्र भिंत असेल तर त्यानंतर भिंती मध्येच पियर दरम्यान शिअर बल कसे वितरित होते हे पाहण्यासाठी तुम्ही मागे जा आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या ज्या तुम्हाला केल्या जाणाऱ्या वितरणाचा अंदाज देऊ शकतील आणि त्याऐवजी जर ती भरीव भिंत असेल तर तुम्ही एक योग्य सीमा स्थिती निवडाल कॅंटीलिव्हर विशेषत जर ती भरीव भिंत असेल आणि संपूर्ण भिंत त्या दिशेने शिअर बलाचा प्रतिकार करेल तर हे तुमच्याकडे कठोर डायफ्राम क्रिया आहे या विचाराधीन आहे आणि जर तुमच्या प्लेनच्या कॉन्फिगरेशनमध्ये ईकसेंट्रीसिटी नसेल तर केवळ x दिशानिर्देश आणि y दिशानिर्देश स्वतंत्रपणे विचारात घेणारी ट्रान्सलेशन असणार आहेत आणि तुम्ही भिंत शिअर्स काय आहे याचा अंदाज लावू शकता आणि मग पियर शिअर्स काय आहे याचा अंदाज लावता येईल तथापि जर तुमच्याकडे परिभ्रमण असतील नंतर तुम्हाला टॉर्शनल शिअर चा अंदाज लावण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही जाण्यापूर्वी टॉर्शनल शिअर्सची बेरीज करा आणि दिलेल्या भिंती तील पियर्स मध्ये त्याचे वितरण करा तर हे आहे भिंतीवर कार्य करणारी वास्तविक शिअर बल आणि स्वतः प्रतिकार करणारे पियर्स स्थापित करण्यासाठी तुम्हाला ही पावले उचलावी लागतील असे म्हटल्यावर मला वाटते की क्षणासाठी तपासणी करणे महत्त्वाचे आहे डायफ्राम लवचिकतेची भूमिका आता हे सर्व करताना आम्ही कठोर डायफ्रामच्या विचारा विषयी बोलत आहोत तर जर तुमच्याकडे मॅसोनरी रचना असेल ज्यामध्ये प्रबलित काँक्रीट मजल्या वरील स्लॅब आणि छतावरील स्लॅब आहे आम्ही अशा प्रणाली बद्दल बोलत आहोत जे डायफ्राम ची योग्य प्रमाणात प्लेन मधील स्टिफनेस देऊ शकेल हे लक्षात ठेवा की ती प्लेन मधील स्टिफनेस आहे ती प्लेन बाहेरील स्टिफनेस नाही जी स्लॅबची बेंडींग स्टिफनेस आहे आम्ही प्लेन मधील डीफॉर्मेबीलिटी आणि स्लॅबच्या प्लेन मधील स्टिफनेस बद्दल बोलत आहोत म्हणून जर तुम्ही एखादी रचना घेतली तर मला म्हणायचे आहे जर तुम्ही प्रबलित काँक्रीट स्लॅब सारखी यंत्रणा घेतली तर तुलनात्मक दृष्टीने बोलले तर एक कठोर डायफ्राम पाहत आहात तर प्रबलित काँक्रीट यंत्रणेसाठी कठोर डायफ्राम धारणा स्वीकार्य आहे तथापि तुम्ही इतर मजल्या वरील प्रणाली कडे लक्ष दिल्यास जर तुमच्याकडे लाकडी मजला असेल तर जर तुमच्याकडे लाकूड अधिक मॅसोनरी मजला असल्यास तुम्ही अशा प्रणाली मध्ये कठोर डायफ्राम क्रियेची हमी देऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण लवचिक डायफ्राम अथवा कठोर डायफ्रामच्या परिभाषेच्या श्रेणीत येत आहोत हे तपासण्याची गरज आहे तर त्याबद्दल आम्हाला काही मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत आणि IS १८९३ वर परत जाणे उपयुक्त आहे जे लवचिक डायफ्राम म्हणजे काय आणि कठोर डायफ्राम म्हणजे काय हे परिभाषित करते कारण तुम्हाला त्याचा परिणाम वाचक परिभाषित करणे आवश्यक आहे आणि हे सांगण्यास सक्षम व्हा की पहा मी कठोर डायफ्रामसह काम करीत आहे मागच्या स्लाइड मध्ये मी करत असलेली गणना पुढे चालू ठेवू शकतो किंवा नाही ती कठोर डायफ्राम नाही आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपण यापुढे सापेक्ष स्टिफनेस वर आधारित बलांचे वितरण करू शकत नाही तर मजल्या वरील डायफ्रामची व्याख्या फ्लो डायफ्राम लवचिक मानला जातो जर हे असे डीफाॅर्म झाले की जास्तीत जास्त बाजू कडील विस्थापन तुम्ही कुठेही घ्या डीफाॅर्म्ड् आकाराच्या जीवेपासून कुठेही मोजा तर संपूर्ण डायफ्रामच्या सरासरी विस्थापनापेक्षा १ २ पट जास्त आहे तर तुम्ही सरासरी विस्थापनाचा अंदाज लावता असे समजून ते प्लेनमध्ये डीफाॅर्म होणार आहे ते सरासरी विस्थापन १ २ द्वारे गुणले जर डायफ्रामच्या कोणत्याही वेळी विस्थापन या मूल्यांपेक्षा अधिक असेल तर तुमच्याकडे नाही तुमच्याकडे कठोर डायफ्राम क्रिया नाही ठीक आहे आता ही व्याख्या भिन्न संहिता डायफ्राम स्टिफ आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी कमी अधिक समान पद्धती देतात संहितेमध्ये हेच स्वीकारले गेले आहे तर जर तुम्ही ठिपकेदार रेषांसह राखाडी पेटी कडे पहात असाल तर तेच मूळ कॉन्फिगरेशन आहे परंतु मग बाजू कडील बलांच्या प्रक्रिये नुसार डायफ्राम प्लेनमध्ये डीफाॅर्म होत आहे डायफ्राम प्लेनमध्ये डीफाॅर्म केल्याने डायफ्रामचे अंतिम विस्थापन Δ1 आणि Δ2 असतात ते असमान मुल्यं असतात परंतु तुम्हाला अर्ध्या अंतरावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लक्षणीय लक्षणीय भिन्न विस्थापन मिळेल म्हणून येथे विशेषत आम्ही डेल्टा मिड स्पॅन आणि जर तुम्ही डेल्टा सरासरी घेतली तर ती काहीच नाही परंतु तर तुम्ही Δmidspan किंवा जीवेवरील इतर बिंदूवर सरासरी विस्थापन १ २ पटी पेक्षा जास्त आहे का ते तपासून पहा आणि या प्रकरणात सरासरी विस्थापन आहे तर ही एक तपासणी आहे जी एखाद्याने करायला हवी आणि सामान्यतः तेव्हा जेव्हा आम्ही प्रबलित काँक्रिट स्लॅबकडे बघत असतो हे एखाद्या परिस्थितीचे समाधान करेल परंतु हे भिंती च्या स्टिफनेस वर देखील अवलंबून आहे तर ते अधिक कठोर करणे आवश्यक आहे ही चाचणी करणे उपयुक्त आहे तथापि जेव्हा तुम्ही या विषयावर चर्चा करीत असता या व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण जी उदाहरणे पाहिली जसे की मद्रास टेरेस मजल्याचा स्लॅब किंवा जॅक कमानी चा मजला स्लॅब्ज् हे कठोर डायफ्राम क्रियेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा आदर करू शकणार नाही म्हणून जर ते तसे असेल तर आपण प्रत्यक्षात सर्वांसह कार्य करू शकत नाही याविषयी आपण बोललो होतो वस्तुमानाचे केंद्र आणि स्टिफनेसचे केंद्र आणि टॉर्शनल शिअर जोपर्यंत लवचिक डायफ्रामचा संबंध आहे तोपर्यंत ते अयोग्य बनण्यास सुरुवात होते तर तुमच्याकडे लवचिक डायफ्राम असल्यास भुकंपाच्या डिझाईनचा प्रश्न आहे तोपर्यंत तुम्ही तुमची गणना कशी कराल तर आपण असे समजू की तुमच्याकडे एक भिंत आहे मला म्हणायचे आहे की एका मजल्याचे कॉन्फिगरेशन एक प्लॅन कॉन्फिगरेशन जेथे तुमच्याकडे तीन प्रतिरोधक भिंती भिंत १ भिंत २ आणि भिंत ३ आहेत आम्ही भुकंपाच्या कृती कडे एका दिशेने पाहत आहोत तर H y तेथे वितरित झाला आहे एक सारखा वितरित भार जो मुळात y दिशेने कार्य करणारे जडत्व वस्तुमान आहे आता याला भिंत १ २ आणि ३ द्वारा प्रतिकार करावा लागतो आणि म्हणून F1 F2 आणि F3 काय असतील आणि F1 F2 आणि F3 कसे असतील तुम्ही F1 F2 आणि F3 कडे कसे पोहोचाल कारण नंतर तुमच्याकडे कठोर डायफ्राम क्रिया नाही तुम्ही सापेक्ष स्टिफनेसची संकल्पना वापरू शकत नाही तुम्ही सापेक्ष स्टिफनेस पासून मिळणाऱ्या वितरण घटकांची संकल्पना वापरू शकत नाही तर या प्रकरणात सामान्यतः काय होते ते असे की भाराचे कसे हस्तांतरण घडून येते जसे की तुमच्याकडे पूर्णपणे लवचिक डायफ्राम भिंती येऊन मिळणाऱ्या क्षेत्रांवर आधारित बाजू कडून येणाऱ्या बलांना आकर्षित करतात तर मला हे माहीत असणे आवश्यक आहे की माझ्याकडे भिंती दरम्यानचे अंतर L 1 आणि L 2 आहे म्हणून भिंत १ आणि भिंत २ वर येणारे एकूण बल L 1 चा अर्धा भाग ते भिंत १ L 1 चा अर्धा भाग ते भिंत २ L 2 चा अर्धा भाग ते भिंत २ आणि L 2 चा अर्धा भाग ते भिंत ३ च्या आधारावर वितरीत केला जाईल तर तुम्हाला मूलत येऊन मिळणाऱ्या क्षेत्रांकडे जावे लागेल आणि म्हणून तुम्ही मजले घ्या तेथे येणाऱ्या संपूर्ण मजल्या च्या बला कडे बघा तेथे तीन क्षेत्र L 12 आणि L 2 2 ओळखून वितरित करा आणि नंतर अशा प्रकारे त्यांची बेरीज करा की Hy च्या संदर्भात समतोल स्थापित केला जातो तर ते बरेच वेगळे आहे जर तुम्ही कठोर डायफ्रामची स्थिती विचारात घेतली आणि डायफ्राम लवचिकतेच्या परिस्थिती विरुद्ध वैयक्तिक भिंतीवर येणाऱ्या शिअर बलां चा अंदाज लावला तर नक्कीच आधुनिक बांधकामांमध्ये आपण बहुतेकदा डायफ्राम लवचिकतेसह डिझाईन करणे निवडीत नाही आम्ही सामान्यतः प्रबलित काँक्रीट च्या मजल्यांसह जात आहोत आणि म्हणूनच या प्रकारच्या परिस्थितीस सामोरे जाण्याची आवश्यकता नाही म्हणून यासह आपल्याकडे भुकंपाच्या इनपुट परिभाषेपासून भिंत कशासाठी डिझाईन केल्या पाहिजेत यावर पोहोचण्यापर्यंत सक्षम होण्यासाठी संपूर्ण चौकट आहे शिअर बल बेंडींग मोमेंट आणि अक्षीय बलांच्या संयोगाच्या दृष्टीने पियरचे डिझाईन केले आणि येथून आम्ही आमच्या घटकाचे डिझाईन सुरू केले आमच्याकडे ते बल आहेत आम्ही प्लेन मधील फ्लेक्झरल भिंत डिझाईन प्लेन बाहेरील फ्लेक्झरल भिंत डिझाईन जेथे आम्ही P M परस्पर संवाद आकृत्या वापरतो शिअरसाठीचे डिझाईन आणि अक्षीय बलासाठी डिझाईन करू शकतो तर तो लूप बंद होतो जिथपर्यंत घटक स्तरांपासून ते प्रणाली स्तरांपर्यंतचे डिझाईन संबंधित आहे आम्ही निष्कर्ष काढण्यासाठी घटक स्तरावर परत आलो आहोत मी खरे तर मागे जात आहे जेथे की आपण सुरुवात केली हे असे काही आहे ज्याच्या बाबत आपण बोललो आहोत परंतु विशिष्ट तपशिलांकडे पाहिले नाही तर आपण असे म्हणू या की तुम्हाला एक साधी इमारत डिझाईन करायची आहे तुम्हाला एक साधी इमारत डिझाईन करायची आणि बांधायची आहे १९०५ द्वारा विहित केलेले कठोर डिजाईनचे दृष्टिकोन आणि विशेषतः प्रबलित काँक्रीट NBC तील प्रबलित मॅसोनरी डिझाईन च्या आवश्यकता तुम्ही अवलंबणार नाहीत तर जर आता इमारत साधी असेल तर साधी इमारत म्हणजे काय एक इमारत साधी आहे तिच्यात अनुलंब आणि क्षैतिज प्लॅन मधील अनियमितता नाहीत ही एक छोटी कॉन्फिगरेशन आहे आणि तुमच्याकडे x आणि y दिशानिर्देशात भिंतीचे समान वितरण आहे अशा परिस्थितीत जर कॉन्फिगरेशन साधे असेल तर तुम्ही IS ४३२६ च्या शिफारशींनुसार जाऊ शकता आणि NBC किंवा १९०५ ने विहित केल्या नुसार कठोर रचनेची गणना आवश्यक नाही तर तुम्हाला आठवत असेल की आपण इमारतींच्या श्रेणींबद्दल बोलत होतो IS ४३२६ २०१३ द्वारे परिभाषित भूकंप झोन २ ३ ४ आणि ५ वर अवलंबून आम्ही महत्त्व घटक १ आणि १ ५ कडे पाहत आहोत आणि इमारतींचे B C D आणि E म्हणून वर्गीकरण करीत आहोत तर ४३२६ नंतर काय म्हणतोय तर ते ठीक आहे जर तुम्ही ह्या साध्या इमारती श्रेणी B C D किंवा E मध्ये डिझाईन करीत असाल तर या कमीत कमी आवश्यकता आहेत ज्या तुम्ही निश्चित केल्या पाहिजे की बांधले गेल्या आहेत म्हणून की तुमच्याकडे इष्ट क्रिया आहेत इष्ट भूकंपाची कामगिरी परंतु तुम्ही प्रत्यक्षात परिणाम वाचकांत येत नाही की तपासणी करण्यासाठी प्रत्येक भिंती वरील शिअर बलाची मागणी काय आहे आणि भिंत ते शिअर बल घेण्यासाठी डिझाईन केली आहे की नाही म्हणूनच खरोखर त्या विहित केलेल्या आवश्यकता आहेत जोपर्यंत डिझाईनिंग आणि डिटेलिंग आणि साध्या मॅसोनरी इमारतीच्या बांधकामाशी संबंधित आहेत आणि तेथे अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यांची IS ४३२६ शिफारस करते मी येथे सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यां मधून जात आहे जे तुमच्यासाठी NBC आणि IS ४३२६ मध्ये उपलब्ध आहे आणि या कशा आहेत यासह परिचित असणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही साध्या इमारती पाहत असाल तर अशा रचनांमध्ये या कशा समाविष्ट केल्या पाहिजेत याची कल्पना करा तर प्रथम आवश्यकतां पैकी एक म्हणजे मॉर्टर मिक्स ही वापरली जाऊ शकते जसे की साध्या इमारतीची संपूर्ण संकल्पना अशी आहे की तुम्ही कठोर स्ट्रक्चरल डिझाईन गणनांमध्ये जात नाही आणि म्हणूनच त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बांधकाम वैशिष्ट्यांचा संच असणे आवश्यक आहे जसे की तुम्ही एका भुकंपाच्या अंतर्गत इच्छित कामगिरीची अपेक्षा करू शकता जर तुम्ही गुंतागुंतीच्या कॉन्फिगरेशन कडे पहात असाल तर तुम्हाला खात्री असू शकत नाही की आवश्यकता एकट्यानेच इच्छित वर्तनाची काळजी घेतील आणि तेच कारण आहे की त्या रचना कशा डिझाईन केल्या पाहिजेत तर सुरुवात करण्यासाठी मॉर्टर मिक्स आणि युनिट च्या क्रशिंग सामर्थ्यावर तेथे शिफारशी आहेत आम्ही पाहिले आहे की युनिटचे क्रशिंग सामर्थ्य ७ मेगा पास्कल पेक्षा कमी असू शकत नाही तर IS १९०५ वर्ग ३ ५ विटां पासून सुरु होतो ३ ५ MPa ५ MPa आणि वगैरे वगैरे जर तुम्ही IS ४३२६ च्या शिफारसींचा आदर करून डिझाईन करत असाल तर तुम्ही फक्त वर्ग ७ विटा आणि त्याहून अधिक वापरू शकता मॉर्टर मिक्स करण्याची शिफारस केली जाते तर IS ४३२६ मधील सर्व शिफारशी इमारतीच्या श्रेणीशी जोडल्या जातील म्हणजेच तुम्ही ज्या झोन मध्ये त्यांचे बांधकाम करीत आहात म्हणून येथे मी टेबल नोंदवत आहे नॅशनल बिल्डिंग कोड मधील टेबल १५ ज्यामध्ये जोपर्यंत मॉर्टर मिक्सेस चा संबंध आहे अशा IS ४३२६ मध्ये काय विहित केलेले आहे याचा संदर्भ आहे तर तुम्ही पाहू शकता जर तुम्ही उच्च भूकंपाचा झोन पाहत असल्यास इमारतीच्या श्रेणी E आणि D तुम्ही पहाल की आम्ही H 1 मॉर्टर कडे M 1 मॉर्टर आणि M 2 मॉर्टरपर्यंत पहात आहोत तुम्ही जास्तीत जास्त M 3 मॉर्टर पर्यंत खाली जा तुम्हाला माहित आहे की तेथे L 1 आणि L 2 मॉर्टर देखील आहेत परंतु आम्हाला त्या वापरण्याची परवानगी नाही जर तुम्ही कमीत कमी भूकंप प्रतिरोधा साठी डिझाईन करत असाल आणि कमीत कमी कॉम्प्रेसिव सामर्थ्य देखील विहित केलेले आहे तर त्याची सुरुवात साहित्यापासून होते तर तुम्ही कोणते मॉर्टर मिक्स वापरू शकता आणि युनिटच्या कोणत्या क्रशिंग सामर्थ्याला परवानगी आहे मग इमारतीचे कॉन्फिगरेशन साधे ठेवले पाहिजे ज्या क्षणी तुमच्या कडे जटील कॉन्फिगरेशन आहे त्या क्षणी तुमच्याकडे अनिष्ट वर्तन असू शकते आणि त्या अनिष्ट वर्तनाने प्रतिरोधक घटक तपासले पाहिजेत आणि त्यावर येणाऱ्या विशिष्ट मागणीसाठी डिझाईन केले पाहिजे त्याची आवश्यकता नाही याची खात्री करण्यासाठी ओपनिंग्स् चे आकार काय असावेत आणि ओपनिंग्स् चे अनुमत वितरण काय आहे यावर तेथे नियम आहेत विशेषतः ओपनिंग चा शेवट कुठे व्हावा या संदर्भात भिंती च्या शेवटा च्या संबंधित म्हणूनच जर तुमच्याकडे भिंती च्या शेवटच्या टोका जवळ प्रतिकार करणारे घटक नसतील तर तुम्ही भूकंप प्रतिसादांमध्ये असंतुलन आणि टॉर्शनची शक्यता निर्माण करीत आहात आणि तसेच दरम्यानचे कमीत कमी अंतर काय असावे ओपनिंग दरम्यानचे कमीत कमी अंतर काय असावे जर तुमच्याकडे ओपनिंग दरम्यान प्रतिरोधक साहित्य फारच कमी असेल तर ती प्रत्यक्षात मोठी ओपनिंग म्हणून कार्य करेल आणि ते इष्ट नाही तर ओपनिंग दरम्यानची किमान रुंदी आणि भिंतीचे काठ आणि ओपनिंग दरम्यानची किमान रुंदी विहित आहे म्हणून जर तुम्ही पुन्हा पहात असाल टेबल १६ येथे तुम्हाला विशिष्ट आवश्यकता देत आहे पुन्हा ही परिमाणे आणि यापैकी काही परिमाणे कोणती किंवा जास्त नसावीत याविषयी B C D आणि E इमारतीच्या श्रेणीशी जोडले गेले आहेत तर ही दुसरी शिफारस आहे की जिचे एखाद्याने पालन केले पाहिजे जर ती अशा सह एक साधी इमारत आहे अंगभूत भूकंप प्रतिकारा सह तर इतर महत्त्वाचा पैलू म्हणजे कोणते मजबुतीकरण हस्तक्षेप सादर करणे आवश्यक आहे बरोबर तर आम्ही चांगल्या साहित्याबद्दल बोलत आहोत जर तुमच्याकडे चांगले साहित्य असेल तर तेथे साहित्याच्या अखंडतेमुळे चांगली कामगिरी अपेक्षित आहे दुसरा पैलू म्हणजे एकंदर कॉन्फिगरेशन एकंदर कॉन्फिगरेशन आणि ओपनिंग्स् महत्त्वाचे आहे जोपर्यंत एकंदरीत कॉन्फिगरेशन संबंधित आहे त्यावर काही मर्यादा आहेत तर साहित्याची काळजी घेतली जाते फॉर्म ची काळजी घेतली जाते तिसऱ्या शिफारशींचा संच भुकंपाच्या मजबुतीकरणाच्या व्यवस्थेवर आहे ठीक आहे तर तुमच्याकडे यापूर्वीच ते कॉन्फिगरेशन आहेत या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही भर म्हणून ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे भूकंपा अंतर्गत चांगल्या वर्तनाची खात्री होईल जे तुम्ही कुठल्या श्रेणी च्या इमारतीकडे पहात आहात यावर अवलंबून पुन्हा विहित केलेले आहेत मी येथे संबोधित केलेल्या फक्त दोन प्रकारच्या इमारती नोंदवल्या आहेत सपाट प्रबलित काँक्रीट सपाट मजले किंवा सपाट छताच्या स्लॅब सह इमारत परंतु नियमित प्रबलित काँक्रीट स्लॅब्स् किंवा लिन ते छतासह संरचना किंवा ट्रसेस ज्या त्यांना आधार देत आहेत अशा उताराच्या छप्परा सह संरचना तर जर तुम्ही डाव्या बाजूला असलेल्या कृती कडे लक्ष दिल्यास कमीत कमी आवश्यकता ओळखल्या जाणाऱ्या बॅन्ड्स् भुकंपाचे बॅन्ड प्रबलित काँक्रीट भुकंपाचे बॅन्ड च्या दृष्टीने आहेत आणि जसे तुम्ही पाहू शकता की तेथे दोन बॅन्ड आहेत जे आकृतीत दर्शविले आहेत येथे एक लिन्टल बॅन्ड आहे एक अखंड लिन्टल बॅन्ड आणि दुसरा एक बॅंड आहे जो मजल्या वरील किंवा छताच्या स्तरावर चालू आहे तिसरा बॅन्ड विशेषत विहित केला आहे जो प्लिंथ स्तरावर असणार आहे तर कोणत्याही क्षणी जे संक्रमण क्षेत्र आहे एक महत्त्वाचे संक्रमण क्षेत्र प्रतिरोधक भिंती चा पाया प्लिंथ स्तरावर तुमच्याकडे एक प्लिंथ बॅन्ड असेल जसे जसे तुम्ही संक्रमण क्षेत्र असलेल्या ओपनिंग च्या शीर्षस्थानी जाता तसे तसे केवळ भिंती च्या आडव्या छेदाचे क्षेत्र बदलत असल्यामुळे तुमच्याकडे एक ओपनिंग आहे आणि नंतर तुमच्याकडे एक अविरत प्रतिरोधक घटक असतो तर ते पुन्हा एक संक्रमण क्षेत्र आहे म्हणून तुम्ही ओपनिंग च्या शीर्षस्थानी लिन्टल बॅन्ड द्या तुम्ही सर्व ओपनिंग समान पातळीवर ठेवा जसे की लिन्टल बॅन्ड जो सतत प्रबलित काँक्रीट बॅन्ड प्रदान केला जातो आणि अखेरीस जेथे तुमच्याकडे क्षैतिज प्रतिरोधक घटक आणि अनुलंब प्रतिरोधक घटक यांच्या दरम्यान एक संक्रमण आहे तेथे एक आडवे छत बॅन्ड किंवा एक मजल्याचा बॅन्ड प्रदान केला आहे तर किमान तीन बॅन्डची आवश्यकता आहे आणि मॅसोनरीची रचना एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही इष्ट कामगिरी करण्यास सक्षम असाल अर्थात जर तुमच्याकडे बहु मजली रचना असेल तर तुमच्याकडे दोन मजली तीन मजली रचना असल्यास लिन्टल बॅन्ड व्यतिरिक्त शक्य असल्यास आपण सील बॅन्ड प्रदान करावा सील हे खिडकीचे स्थान आहे आता सील बॅन्ड लिहून देण्यास ही अडचण आहे की जर तुमच्याकडे दरवाज्याचे ओपनिंग असेल तर तुम्ही अविरत सील बॅन्ड प्रदान करण्यास सक्षम नसाल म्हणून जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सील बॅन्ड प्रदान करण्याचा प्रयत्न करा तर हे चार बॅन्ड प्लिंथ बॅन्ड सील बॅन्ड लिन्टल बॅन्ड आणि छप्पर बॅन्ड किंवा मजल्या चा बॅन्ड प्रदान करण्यात सर्वात चांगली परिस्थिती असेल जर नसेल तर कमीत कमी लिन्टल बॅन्ड आणि प्लिंथ बॅन्ड छताचा बॅन्ड खूप वेळा बीम वरील स्लॅब प्रदान करणे किंवा बीम शिवाय स्लॅब या दरम्यान ती एक निवड आहे तर लिन्टल बॅन्ड अपरिहार्य आहे अगदी इमारतीच्या सर्वात कमी श्रेणीत B श्रेणी मध्ये लिन्टल बॅन्ड असणे आवश्यक आहे आणि हा अविरत लिन्टल बॅन्ड आहे डिझाईन च्या बाबतीत आम्ही ज्या लिन्टल बद्दल बोलत आहोत त्याबद्दल गोंधळ होऊ नये जर तुम्ही लिन्टल डिझाईन बद्दल बोलत असाल तर जिथे ओपनिंग येते तिथे रिइन्फोर्समेंट्स् ला लिन्टल वर येणारा भार अनुलंब भाराचा विचार करणे आवश्यक आहे तर तेथे लिन्टल डिझाईन केलेले आहे तथापि त्याला स्वतःच बॅन्डसह अविरत असणे आवश्यक आहे तर तो बळकटी च्या व्यवस्थेचा संच आहे जिथे पर्यंत क्षैतिज पट्ट्यांशी संबंध आहे इतर व्यवस्था या उभ्या बार आहेत ज्या तुम्ही येथे चिन्हांकित केलेल्या पाहू शकता या उभ्या पट्ट्या सर्व भिंती च्या कोपर्यात पुरविल्या जातात आणि सर्व ओपनिंगच्या शेवटी पुरविल्या जातात म्हणूनच जेव्हा तुमच्याकडे T जंक्शन किंवा H जंक्शन किंवा दोन भार प्रतिरोधक उभ्या भार प्रतिरोधक भिंती दरम्यान कोणतेही जंक्शन असते तेव्हा भिंतीचे कोपरे किंवा भिंतीचे जंक्शन असतात तेथे हे घडणे आवश्यक आहे हे उभे बार दिले आहेत हे उभे बार अविरत पणे प्लिंथ बॅन्ड पासून लिन्टल बॅन्डला छता च्या बॅन्डला जोडलेले आणि पुढील मजल्या पर्यंत सुरू ठेवले आहेत जर तो असेल तर तर हे भिंती च्या कोपर्यावर ओपनिंग च्या शेवटी आहे जेणेकरून तुमच्याकडे शेवटच्या बाजूला दरवाजाचे ओपनिंग असेल तर ते पुन्हा येईल आणि जेथे जेथे भिंतींवर जंक्शन असतील तेथे जर तुम्ही आता अशी इमारत तपासत असाल जिचे छत तिरके आहे हे आवश्यक आहे की जेथे बॅन्डच्या आणि उभ्या स्टील च्या दृष्टीने इतर सर्व गरजा तुम्ही बोलत असाल तर अनिवार्य आहेत जेव्हा तुम्ही छतावरील घटका कडे येता तेव्हा तुम्ही छताच्या स्तरावर रचनात्मक प्रणाली कडे येता तुमच्याकडे मॅसोनरीचा एक भाग असतो जो या त्रिकोणी क्षेत्रात बसलेला असतो आता जर तो माथ्यावर असेल तर हे तुम्हाला मिळणार्यांपैकी सर्वात उंच मॅसोनरी बांधकाम असेल आणि ते प्लेनच्या बाहेरील अपयशासाठी संवेदनक्षम असेल म्हणून तेथे तुम्ही एक गेबल बॅन्ड प्रदान करण्याची आवश्यकता आहे ज्यास गेबल म्हटले जाते तुम्ही एक गेबल बॅन्ड प्रदान करता आणि हा गेबल बॅन्ड याची खात्री करेल की प्लेन बाहेरील अपयशामुळे त्रिकोणी भाग संवेदनशील नसावा तर इतर लिन्टल बॅन्ड व्यतिरिक्त जर तुम्ही बोलत असाल छताच्या बॅन्डने याची खात्री केली पाहिजे की त्यात एक गेबल बॅन्ड आहे आणि प्रत्यक्षात प्लेन बाहेरील आपण अपयशापासून गेबलला स्वतःलाच धरून ठेवतो इतर गोष्टी ज्यांची काळजी घ्यावी लागेल जेव्हा तुमच्याकडे छता च्या पट्ट्या असतात या छता च्या पट्ट्यांना ब्रेसिंग्स् देखील प्रदान केलेले असतात बाजूच्या ब्रेसिंग प्लेन मध्ये प्रदान केल्या जातात जेणेकरून ट्रसेस एकमेकां पासून स्वतंत्र होत नाहीत तर या आवश्यकता इमारतीच्या श्रेणीनुसार ठरविल्या जातात तुमच्याकडे आणखी एक आवश्यकता आहे जी विशेषतः श्रेणी E इमारतींमध्ये आणि श्रेणी E इमारतींमध्ये श्रेणी D आणि श्रेणी E इमारतींमध्ये आहे जेव्हा तुमच्याकडे ओपनिंग असतील तर असे विहित केले जाते की ओपनिंग च्या सभोवती रिइन्फोर्समेंट दिली जाते सामान्यतः काय घडते आहे की जेव्हा तुमच्याकडे मॅसोनरी भिंती मध्ये एक ओपनिंग असते ओपनिंगचे काठ स्ट्रेस एकाग्रतेचे बिंदू बनतात आणि असे बिंदू जेथे शिअर क्रॅक्स् सुरू होऊ शकतात आणि म्हणूनच ओपनिंग च्या सभोवताली एक टेन्साईल प्रतिरोधक घटक कार्यरत असल्याने क्रॅकचा प्रसार रोखण्यास अनुमती देते आणि म्हणूनच आम्ही एका प्रबलित कॉंक्रीट घटका बद्दल बोलत आहोत जो ओपनिंग च्या सभोवताली धावतो आणि जसे तुम्ही पाहू शकता की प्रबलित काँक्रीट घटक देखील विटांच्या मॅसोनरीमध्ये बंद करणे आवश्यक आहे म्हणून आणि हे सोपे आहे कारण असे असले तरी वैकल्पिक थर याची खात्री करतील की तुमच्याकडे किईंग आत येत आहे त्या सह त्यापैकी एक फॉर्मवर्क च्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक फॉर्मवर्क तयार करा तुम्हाला इंटरलॉकिंग मिळेल जी तुम्ही ओतत असलेल्या काँक्रीट मध्ये घडून येईल म्हणूनच ही दुसरी आवश्यकता आहे जी ओपनिंग च्या सभोवतालच्या मॅसोनरीला बळकटी देणारी आहे आणि सामान्यतः उच्च भूकंपीय क्षेत्रांमध्ये श्रेणी D आणि श्रेणी E इमारतींमध्ये अवलंबली जाते तर संहिता पुन्हा विहित करते की जसे मी म्हंटले हे सर्व विहित केलेले आहे ती तुमच्याकडून किती स्टीलची गरज आहे या गणनेची अपेक्षा करीत नाही आवश्यक स्टीलचे प्रमाण विहित केले आहे तर कुठल्या श्रेणीची इमारत आणि B C D किंवा E कडे पाहता येथे बॅन्ड साठी यावर अवलंबून तुम्ही किती स्टील टाकावे हे संहिता ठरविते आणि या अविरत बॅन्ड तुम्ही कॉन्फिगरेशनची निवड करू शकता ती भिंतीची रुंदी सुमारे ७५ ते ७५ mm उंची किंवा रुंदी मध्ये आणि उंची मध्ये १५० mm आहे दोन चित्र तुम्ही येथे पहात आहात एक विभाग a आहे आणि विभाग b ७५ आणि १५० mm आहेत ७५ mm मध्ये २ बार असतील १५० mm मध्ये ४ बार असतील आणि प्रत्येक श्रेणी मध्ये आवश्यक असलेल्या बार ची संख्या बार ची संख्या आणि बारां चा व्यास टेबल मध्ये विहित केला जाईल तर ही रिइन्फोर्समेंटची व्यवस्था आणि RC बॅन्डचे विभाग तपशील आहेत आणि हे तुमच्या प्लिंथ बॅन्ड सील बॅन्ड छताचे बॅन्ड आणि लिन्टल बॅन्ड साठी वैध आहे आणि हा टाय घटक आहे ही फ्लेक्जर प्रतिकार करणारी प्रणाली नाही ती एक मोमेन्ट प्रतिकार करणारी प्रणाली नाही परंतु तो फक्त एक टेन्शन प्रतिकार करणारा घटक आहे जो सुनिश्चित करतो की बाजूने येणाऱ्या क्रियेअंतर्गत मॅसोनरी एकत्रितपणे पकडली जाते आणि शेवटी उभ्या रिइन्फोर्समेंट जोपर्यंत उभ्या रिइन्फोर्समेंटचा संबंध आहे तोपर्यंत ही विशिष्ट संहिता कोणत्याही प्रकारच्या मॅसोनरी बांधकामाचे ज्याच्यासह तुम्ही काम करीत आहात अशा भरीव युनिट्स पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स् सिमेंट ब्लॉक्स् किंवा अगदी पोकळ ब्लॉक्स् च्या गरजा पूर्ण करते तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या मॅसोनरी युनिटवर कार्य करत आहात यावर अवलंबुन तुमच्याकडे उभ्या स्टील साठी तरतूद असू शकते किंवा असू शकत नाही तर जर ते भरीव ब्लॉक्स् असतील तर तुम्हाला पोकळ्या बनवाव्या लागतील ज्या संपूर्ण उंचीवर असतील स्टील आणि ग्राउट ठेवा आणि तेच तुम्ही येथे पाहू शकता तुमच्याकडे एक विटेची भिंत आहे दीड विटांची भिंत आहे जी उदाहरणे दिली आहेत तुमच्याकडे भिंत किंवा भिंतीच्या कोपर्यांच्या जंक्शनवर उभे स्टील आहे तर तुम्ही a b c आणि d e आणि f कडे पहा तुम्ही वैकल्पिक स्तरांसाठी विहित केलेला आराखडा पाहू शकता तर वैकल्पिक थरांना अनुलंब स्टॅगर असणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच थर १ ३ ५ थर २ ४ ६ मध्ये भिंत कॉन्फिगरेशन असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक उदाहरणासाठी काय पाहत आहात प्रत्येक प्रकरण एक सम थर आणि विषम थर आहे तर तुम्ही पाहू शकता की जेव्हा तुमच्याकडे एक विट जाडीची भिंत असेल तेव्हा तुम्हाला विट कशी फोडावी हे विहित केले आहे जसे की तुम्ही एक पुरेशी पोकळी तयार करू शकाल जेणेकरून एक अनुलंब बार आणि ग्राउट ठेवता येईल पोकळी येथे दर्शवली आहे आणि नंतर तुमच्याकडे वैकल्पिक थर आहेत तर विषम थर सम थर एका L जंक्शनसाठी विषम थर सम थर एका एक विटेच्या भिंतीच्या T जंक्शनसाठी आणि नंतर दीड भिंती साठी आणि वगैरे वगैरे तर तुम्ही पाहत आहात की इमारतीच्या श्रेणी B C D किंवा E वर अवलंबून रिइन्फोर्समेंटची संख्या रिइन्फोर्समेंट बारचा आकार जोपर्यंत हे अनुलंब टाय कॉलम विहित केलेत पुन्हा तो एक प्रबलित काँक्रीट मोमेंट प्रतिकार करणारा कॉलम नाही तो एक टाय कॉलम आहे ह्या टाय कॉलमसाठी एक बार विहित केला आहे आणि तुम्हाला पोकळी ग्राउट करायची आहे आणि तुमच्याकडे क्षैतिज बॅन्डच्या स्टील ला जोडलेले एकूण अनुलंब बार आहेत आणि म्हणूनच तुमच्याकडे सर्व रिइन्फोर्समेंट दरम्यान सातत्य आहे हे खरोखर मॅसोनरी रचनेला मर्यादित करीत आहेत तर यासह मी डिझाईन कडे पाहिलेला घटकाच्या भूकंपीय डिझाईन पैलू सह निष्कर्ष काढतो म्हणून आम्ही विहित नियमांकडे पाहता निष्कर्ष काढला की जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्ट्रक्चरल डिझाईन करत नसता आणि ते IS ४३२६ मध्ये आहे आपण येत्या व्याख्यानांमध्ये एक आणि दोन मजली एक आणि बहु मजली इमारतींचे डिझाईन पाहू